हायझेनबर्ग आणि स्क्रोडिंगर फॉर्म्युलेशनची समतुल्यता एक्स आणि पी ऑपरेटर आणि क्वांटम स्थिती मागील व्याख्यानात आपण शिकलो कि स्क्रोडिंगर समीकरणाच्या निराकरणासाठी आपल्याकडे ∫mndxmn

तर आपण असे गृहीत धरत आहोत की आपण वेव्ह फंक्शन्स सामान्य केले आहेत आणि nnxnxδx x आणि आपण हे २ गुणधर्म वापरून हायझेनबर्ग आणि स्क्रोडिंगर यांच्या दृष्टिकोनातील समानता पाहणार आहोत आणि नंतर हे २ कसे जोडायचे ते पाहू म्हणून हायसेनबर्गच्या दृष्टिकोनातील मुख्य गोष्ट लक्षात ठेवा कि क्वांटम स्थिती px xpi आहे जी मॅट्रिक्स स्वरूपात h2πi असेल याचा अर्थ pmlxln xmlpln मी या मॅट्रिक्सचा mn घटक घेत आहे px xp हे l शी मिळवल्यास imnअसे होईल आपण श्रोडिंगर चित्रातून समान स्थिती मिळवू शकतो आणि तिथून येण्याचा अर्थ काय आहे तर आपण ते पाहू तर ही पहिली पहिली पायरी मिळवण्यासाठी जर मी हे ऑपरेशन ddx घेतले तर काही फंक्शन f वजा xddxf हे एकट्या f च्या बरोबरीचे आहे तर आपण हे पाहतो की पहिल्या टर्मपासून आपल्याला xddxff मिळते आणि दुसरी टर्म xddxf हि आहे आणि पहिली टर्म आणि शेवटची टर्म रद्द होते आणि आपल्याला f मिळते म्हणून मी असे लिहू शकतो की ddxx एका फंक्शनवर कार्यरत आहे याचा अर्थ असा आहे की ddx प्रथम x वर कार्य करेल आणि नंतर f हे दोन्ही फंक्शनवर कार्य करेल म्हणजे मी x आणि f यांचा गुणाकार करीन आणि नंतर व्युत्पन्न xddx असेल हे विशेषतः एकाने गुणाकार करण्यासारखे आहे जर मी f ला n th असे मानले तर मी स्क्रोडिंगर समीकरणाच्या निराकारणाचे कार्य करू शकतो माझ्याकडे ddxxn xdndxn असेल मला आता दोन्ही बाजूंना i ने गुणाकार करू द्या आणि i ddxxn xi dndxi nलिहा पुढे मी दोन्ही बाजूंना m ने गुणतो आणि x वर समाकलित करतो तर मी समीकरणाच्या डाव्या बाजूचा विचार करतो मला ∞dx middxxn ∫dxm xi dnxdximnमिळणार आहे आपण मागील व्याख्यानात पाहिले आहे की m प्रत्यक्षात ऑर्थोगोनल आहे म्हणून येथे ऑर्थोगोनॅलिटी महत्त्वपूर्ण आहे आता मी दुसरे काहीतरी वापरणार आहे आणि ती पूर्णता आहे तर मी आता हे ∞ ते असे लिहिणार आहे dx वर एक एकीकरण आहे माझ्याकडे n आहे माझ्याकडे iddx आहे मी आतील अविभाज्य भाग ∞x xdxxnx असा लिहित आहे जो डेल्टा फंक्शनमुळे xnx असा असेल पण मी ते करत आहे म्हणजे मी पुन्हा आकाराच्या दृष्टीने पूर्णता वापरून δx x लिहू शकतो आणि त्याचप्रमाणे ∞dxmx ∞x xdxidnxdx हि दुसरी टर्म आहे मी फक्त समीकरणांची ही डावी बाजू लिहित आहे तर ही पुन्हा माझी डावी बाजू आहे कारण डेल्टा फंक्शनमुळे ही संज्ञा idndx असेल ठीक आहे तर हे आपण केले आहे आता मी पूर्णता वापरणार आहे तर मला समीकरणांची ही डावी बाजू पुन्हा लिहू द्या म्हणजे आपण हे पूर्ण करू शकू येथे माझ्याकडे ∫dx niddx ∫δx xdxxnx ∫dx m एकत्रीकरण आहे हे सर्व ∞ ते ∞ x xdxidnxdx आहे जे माझ्या डाव्या बाजूला आहे आणि आता δx x ∑nxnx लिहिण्यासाठी वापरा मी हे डेल्टा फंक्शनसाठी बदलणार आहे तर आता डावी बाजू ∞dx m अशी असेल हे व्हेरिएबल xiddx इंटिग्रेशन ∞ ते ∞ असेल मला एक अनुक्रमणिका बदलू द्या कारण मी m आणि n वापरत आहे तर मी हे n l म्हणून लिहित आहे म्हणून मी बाहेर l लिहू शकतो कारण एकीकरणाच्या आत ते खरोखर फरक पडत नाही आणि नंतर मी lxxnxलिहीणार आहे जी त्यासाठी पहिली संज्ञा आहे दुसरी टर्म मी l ∞dxnx ∞dx अशी लिहिलं आणि इथे मला lxidnxdx मिळते आता आपण काही कंस घालू ज्यामुळे त्या संज्ञा ओळखणे सोपे जाईल मी येथे एक कंस दुसऱ्या कंसात दुसरा कंस येथे एक कंस आणि दुसरा पूर्णांक साठी दुसरा हा पहिला शब्द m आणि l निर्देशांकासह मॅट्रिक्स घटकासारखा आहे ही संज्ञा देखील आहे l आणि n निर्देशांकासह एक मॅट्रिक्स घटक आहे हे m आणि l निर्देशांकासह एक मॅट्रिक्स घटक आहे हे l आणि n निर्देशांकासह एक मॅट्रिक्स घटक आहे माझ्याकडे l वर सारांश आहे आणि मी हे संपूर्ण समीकरण एका मोठ्या ब्रॅकेटमध्ये ठेवतो आणि माझ्याकडे पहिला अविभाज्य आहे ∞dx midldx दुसरा आहे ∞dx परंतु हे एक डमी व्हेरिएबल असल्याने मी हे dx lxxnx ∞dx mxxlx आणि ∞dx lx idndx मोठ्या ब्रॅकेटमध्ये ठेवतो आणि हे imn शी समान आहे आता मी जर xml ला ∞mxx lxdx and pml ∞mxidldxdx म्हणून ओळखल्यास मी ठामपणे सांगू शकतो कि ते l च्या वर असलेली बेरीज कमी करते आपलाकडे कंसात p m असेल आणि pml हि दुसरी टर्म xln मधून वजा केल्यास मला xmlpln imn असे मिळेल आणि ही मॅट्रिक्स यांत्रिकी क्वांटम स्थिती आहे म्हणून जर तुम्हाला 2 फॉर्म्युलिझम समतुल्य हवे असेल तर हायझेनबर्गच्या वेव्ह फंक्शनचा वापर करून क्वांटम मेकॅनिक्सकडे जाण्याच्या मॅट्रिक्स घटकांची व्याख्या करण्याचा एक विशिष्ट मार्ग आहे आणि तो मार्ग आता ऑपरेटरद्वारे केला जाईल तर हायसेनबर्ग आणि श्रोडिंगरच्या सिद्धांताची समतुल्यता असणे pmnआणि xmn ला वेव्ह फंक्शन्समधून गुणाकार वापरून परिभाषित केले जाते जे p ऑपरेटरसाठी चार x किंवा फरक आहे म्हणून मी ऑपरेटर नावाची एक संज्ञा सादर करीत आहे ज्याला ऑपरेटर म्हणून ओळखले जाते तर pml साठी आणि हे इंटिग्रेशन mएकत्रीकरणाच्या बरोबरीचे आहे मग मी p ऑपरेटर लागू करतो कधीकधी हे ldx असे लिहिले जाते जेथे p ऑपरेटर xml साठी iddx च्या बरोबरीचे असते माझ्याकडे m आहे मी हॅट ψ l dx घेतलास x ऑपरेटर काहीही नाही परंतु फक्त x आणि त्याद्वारे गुणाकार करा परंतु p2 आणि x2 बद्दल काय तर आता हायझेनबर्गच्या मेकॅनिक्स नुसार x2बद्दल काय ते पाहू xmn2lxmlxlnजो l∫mxxldx∫nxxnxdx शी समान आहे आहे आणि पुन्हा पूर्णता वापरून मी हे ∫nxxdx असे लिहू शकतो मी ψlxlxनंतर तेथे समेशन वापरू एक xn आहे हा एक xxdx आहे हे काहीच नाही परंतु δx x हे आहे तर हे ∫mx2ndx होते तर x2 साठी ऑपरेटर x2 आहे म्हणून जर आपण xmn2 ची गणना करू इच्छितो तर हे mxx2ndx चे वर्ग बद्दल काय ते पाहू p2 बद्दल काय pmn2 हे ∞mxi dldx ∞lxidndx असे होईल हे सर्व प्राइम dx आहे जो l पेक्षा जास्त आहे कारण पहिली टर्म काहीच नाही पण हे pml आहे जे पण pln असे होईल तर मॅट्रिक्स गुणाकाराच्या नियमानुसार हेllxlx पुन्हा ∞mxiddx असे लिहू शकतो कारण ddx x वर कार्य करत नाही x वर एकत्रीकरण आहे आणि नंतर माझ्याकडे idnxdxdx पण पुन्हा ही संज्ञा δx x आणि म्हणून ही संपूर्ण टर्म ∞mx 2d2dx2dx बनते तर pmn2 साठी मी lpmlpln केले आणि हे मी ∫midlxdx असे लिहिले आणि हे ∞lxidn dx हे सर्व प्राइम dx आहे मग मी∫mx 2d2dx2ndx च्या बरोबरीचे आहे हे दर्शविण्यासाठी ऑर्थोगोनॅलिटी स्थिती वापरतो हे p2चे ऑपरेटर आहे आणि तुम्ही पाहू शकता की p2ऑपरेटर म्हणंजेच p वेळा p ऑपरेटर आहे म्हणून जर मला p2 ची गणना करायची असेल तर मला खरोखर मॅट्रिक्स सूटमधून जाण्याची गरज नाही मी सरळ लिहू शकतो की हे mxp2 ऑपरेटरच्या 2d2dx2ndx बरोबरीचे आहे तर तुम्ही बघता की गोष्टी किती सोप्या होतात मला खरोखर सर्व वेळ मॅट्रिक्स गुणाकार करण्याची गरज नाही आणि मी ही ऑपरेशन्स करू शकतो मी कोणत्याही गोष्टीसाठी ऑपरेटर बनवू शकतो ते फक्त ऑपरेटरला गुणाकार करतात आणि तुम्हाला उत्तर मिळते तर हे आता श्रोडिंगर पिक्चरसह हायसेनबर्ग चित्राची समतुल्यता बनवते जेथे आता वेव्ह फंक्शन बनते ज्याला मी संबंधित ऑपरेटर लावून मॅट्रिक्स घटक काढतो आता मला प्रश्न आहे विशेषत x साठी एक अर्थ आहे कि ψ ला x ने गुणाकार करत आहे तर असे दिसते की जर मला x ची गणना करायची असेल तर मी फक्त x ने गुणाकार करतो जे पुढच्या व्याख्यानात स्पष्ट होईल जेव्हा मी वेव्ह फंक्शनसाठी अर्थस्पष्टीकरण देईन परंतु विभेदक ऑपरेटर iddxवेग देईल थोडे विचित्र दिसत आहे पण आपण बघूया याचा काही अर्थ होतो का वेगाने हलणाऱ्या p कणासाठी तरंग लांबी hp आहे k 2π जे 2πhp मन्हजेच pआहे आणि वेव्ह फंक्शनचा स्थिर भाग eikxx जी प्रतलाची निश्चित गती आहे आणि आता आपण p ऑपरेटरला ψ वर लागू करू आणि ते काय देते ते पाहू म्हणून जेव्हा मी popψ करतो तेव्हा ते मला iddx वर ऑपरेट करते आणि ते मला ℏk eikx देते तर या प्रकरणात जेव्हा कणात शुद्ध गती p मला ψ गती देते तर याचा अर्थ असा आहे की pop मला गती देते त्याचा अर्थ असा की हा एक ऑपरेटर आहे जो वेव्ह फंक्शनमधून योग्य वेग काढतो तरपूर्णपणे अचूक नसणारे विधान p op वेव्ह फंक्शनमधून गती काढते असे लिहू आणि श्रोडिंगरमध्ये ही औपचारिकता आहे की जेव्हा आपल्याला एखादे प्रमाण काढायचे असते तेव्हा त्याच्याशी संबंधित ऑपरेटर असणे आवश्यक असते जे नंतर वेव्ह फंक्शनवर कार्य करते आणि तुम्हाला अचूक गती मिळाल्यापासून ते तुम्हाला प्रसंगोपात हे प्रमाण देते तर ही एक वेगवान एजीन अवस्था आहे ज्यामध्ये ऑपरेटरचे एजीन मूल्य आहे आम्हाला थोड्या वेगळ्या दृष्टीने सांगतो श्रोडिंगर समीकरण 22md2dx2 हे nVxnEnn वर कार्यरत असेल तर ऊर्जा बद्दल काय आपण पहिले आहे की हा ऑपरेटर 12m 2d2dx2nVxnआहे आता V हा तुम्ही बहुपदी किंवा काहीही म्हणून लिहू शकता आणि आपण पाहिले की ते देखील n वर चालणाऱ्या ऑपरेटरसारखे Enn च्या बरोबरीने p2 तर तो p22mV होईल जोn वर कार्य करणारा एक गुणक ऑपरेटर आहे जो मला Enn देतो आणि हे p22mVx उर्जेसाठी ऑपरेटरसारखे आहे तर वेव्ह फंक्शनवर काम करणाऱ्या ऊर्जेसाठी ऑपरेटर मला ऊर्जा देते तर हे असे समजण्यास सुरवात करते कीp हे iddx म्हणून दोन प्रकार मध्ये लिहिले जात आहे त्याने मला eikx वर योग्य उत्तर दिले आहे मला खरी गती peikxदिलीn p22mVx ने मला ऊर्जा दिली तर ऊर्जेसाठीचा हा ऑपरेटर हॅमिल्टोनियन म्हणून ओळखला जातो आणि या कोर्समध्ये हा एक प्रास्ताविक अभ्यासक्रम आहे मी हॅमिल्टोनियन का म्हटले जाते याच्या तपशीलांमध्ये मी अधिक जाणार नाही परंतु हे हॅमिल्टोनियन ऑपरेटर आहे तर हॅमिल्टोनियन हे ऊर्जेसाठी ऑपरेटर आहे जे n आणि ईगीन फंक्शनवर कार्य करते आणि तुम्हाला En देते तर या व्याख्यानाचा शेवट करताना आपण फक्त हायसेनबर्ग आणि श्रोडिंगर याची तुलनात्मक सारणी बनवू तर मी या व्याख्यानाच्या शेवटी हाइसेनबर्ग आणि श्रोडिंगर याची तुलनात्मक सारणी बनवू हाइसेनबर्गच्या मतानुसार x आणि p ला मॅट्रिसिस द्वारे दर्शवितो कणात एक लहर संबोधित आहे ज्याला वेव्ह फंक्शन म्हणून ओळखले जाते असे श्रोडिंगर याचे मत आहे xαβ किंवा xmn आणि pαβ काढले जातात किंवा मी ऑपरेटर ψ वापरतो म्हणून जर येथे मॅट्रिसेस असतील तर तुम्हाला फंक्शनवर ऑपरेटर लावावा लागेल आता येथे गतीचे समीकरण मॅट्रिसेस च्या दृष्टीने लिहिले आहे येथे तरंग समीकरण आहे क्वांटम स्थिती px xpi आहे येथे पुन्हा मी वेव्ह समीकरणpmn∫middx ndx xmn लिहीन आणि ∫mxndx आहे येथे स्थिर प्रणाली किंवा स्थितिप्रिय प्रणालींसाठी ऊर्जा कर्ण मॅट्रिक्स आहे आणि आपण हे पूर्वी हार्मोनिक ऑसिलेटरसाठी केले आहे येथे ऊर्जा श्रोडिंगर समीकरणाचे ईगीन मूल्य आहे तथापि शेवटी या सर्वांद्वारे हार्मोनिक ऑसीलेटर च्या उजव्या s h m साठी ऊर्जा n12ℏω बाहेर येते आणि येथे देखील आम्ही ही ऊर्जा सोडवली आहे s h m साठी n12ℏω आणि हे दोन समतुल्य आहेत तर या निष्कर्षानंतर मी तुम्हाला फक्त एक प्रश्न विचारू इच्छितो उदाहरणार्थ कर्ण अटींबद्दल xnn जो ∫nxxndx आहे जो ∫nx2xdx आणि pnn आहे जे ∫nxiddx ndx आहे या अटींचा आपण अद्याप काही अर्थ लावला नाही आणि आपण पुढील व्याख्यानात psi n square चा विस्तारित अर्थ यावर चर्चा करू तर मी या व्याख्यानासाठी तुम्हाला हा प्रश्न सोडतो